नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण सध्या ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टीम बद्दल शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत मागील व्याख्यानांमध्ये आपण मूळ संकल्पनां बद्दल चर्चा केली अता मी तुम्हाला व्यवस्धीतपणे पुढच्या स्तरावर घेउन जाईल नंतर आपण कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय ते बघूया खर्चाचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि कसे आम्ही त्यांच्या अंमलबजावणीच्या पातळीवर जाऊ शकतो ह्यालाच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टीम असे म्हणतात तर आता आपण सीएमएस खर्च व्यवस्थापन प्रणाली म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टम ही अशा साधने आणि तंत्राचा संग्रह आहे जी मॅनॅजमेण्टच्या निर्णयामुळे खर्चावर कसा परिणाम होतो हे सांगते म्हणजेच साधने आणि तंत्रे यांचा उपयोग व्यवस्थापनाच्या निर्णयावर त्यांचा परिणाम कसा होतो आणि व्यवस्थापन किंवा उत्पादनाची किंमत कशी मोजली जाते हे ओळखण्यासाठी होतो उत्पादनाची विक्री किंमत निश्चित करण्यासाठी याचा कसा उपयोग केला जातो आणि उत्पादनाच्या टोटल कॉस्टची गणना करण्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक लक्षात घेतले जातात व्हेरिएबल कॉस्टचे वाटप कसे केले जाते फिक्स्ड कॉस्टचे कसे वाटप केले जाते हे सर्व जेव्हा आपण एकत्रितपणे अभ्यास करू तेव्हा त्या सिस्टमला सीएमएस किंवा कॉस्ट मॅनॅजमेण्ट सिस्टिम म्हटले जाते कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आता एक प्रभावी कॉस्ट मॅनॅजमेण्ट सिस्टिम तयार करण्यात कॉस्ट अकाउंटिंगची भूमिका काय आहे कॉस्ट अकाउंटिंग हा अकाउंटिंग प्रणालीचा एक असा भाग आहे जो व्यवस्थापन निर्णय घेण्याच्या आणि आर्थिक अहवालाच्या उद्देशाने खर्च मोजतो मी आपणास सांगितले आहे की मॅनेजमेंट अकाउंटचे स्वतःचे काही नसते ते दोन मूलभूत शाखांमधून वेगवेगळे तंत्रे घेते अंशतः ते फायनॅन्शिअल अकाउंटिंगमधून घेतलेले असते आणि अंशतः ते कॉस्ट अकाऊंटिंगमधून घेतलेले असते म्हणूनच जर आपण कॉस्ट मॅनॅजमेण्ट सिस्टिमबद्दल बोलत आहोत तर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर कॉस्ट अकाउंटिंगवर आधारित आहे आतापर्यंत आपण ज्या ज्या पद्धतींबद्दल बोललो आहोत जसे कि कॉस्ट शीट असो किंवा बजेट असो किंवा स्टॅंडर्ड कॉस्टिंग असो किंवा मार्जिनल कॉस्टिंग असो किंवा एबीसी असो ती सर्व कॉस्ट अकाउंटिंगशी संबंधित आहेत परंतु आम्ही असे म्हणू शकत नाही की आम्ही फायनान्शिअल अकाउंटिंग पद्धत वापरली नाही आपण खर्चाची गणना केली आहे म्हणजे कॉस्ट शीट तयार केली आणि त्याच वेळी आम्ही उत्पन्न विवरणपत्र आणि बॅलन्स शीट देखील तयार केली अर्थसंकल्पात समजा आम्ही वेगवेगळ्या इनपुट्सचा खर्च आणि मग त्यात मार्जिन समाविष्ट करून विक्री किंमत काढली परंतु तेथे आम्ही अर्थसंकल्पित साधने वापरली आहेत आम्ही बजेट केलेले उत्पन्न विवरण अर्थसंकल्पीय ताळेबंद आणि अर्थसंकल्पित रोख प्रवाह विधान किंवा रोख बजेट तयार केले आहेत तर जर तुम्हाला बॅलन्स शीट कशी तयार करावी हे माहित नसेल आणि जर तुम्हाला इनकम स्टेटमेंट कसे तयार करावे हे माहित नसेल किंवा रोख अंदाजपत्रक जे फायनान्शिअल अकाउंटिंग चे उपभाग आहेत ते कसे तयार करावे हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही फायनान्शिअल व्यवस्थापनाची अंमलबजावणी करू शकत नाही तर काही गोष्टी फायनान्शिअल अकाउंटिंग मधून घेतल्या जातात तर काही गोष्टी ह्या कॉस्ट अकाउंटिंग मधून घेतल्या जातात आणि नंतर अजून एक म्हणजे तिसरी पद्धत समोर येते आणि मुख्यत या पद्धतीचे लक्ष सर्व प्रकारच्या व्यवस्थापन निर्णयांना सुलभ करणे असते ते कोणत्याही कच्चा मालाच्या खरेदीसंदर्भात असो किंवा बाजारातील तयार उत्पादनांच्या विक्रीसंदर्भात असो उत्पादन खर्चाची गणना करणे किंवा विक्री किंमत निश्चित करणे असो किंवा आणखी काही हे सर्व २ मूळ पद्धतींमध्ये समाविष्ट होते त्या म्हणजे फायनान्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग येथे आम्ही त्या मूलभूत शाखांमधून माहिती आणतो आणि नंतर आम्ही ती येथे ठेवतो आणि विविध व्हेरिएबल्स मधील संबंध आणि परस्पर संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर कोणत्याही संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भात भिन्न किंवा महत्त्वपूर्ण निर्णय कसा असतो हे शोधण्याचा प्रयत्न करतो इथे आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग बद्दल बोलत आहोत कारण आपण कॉस्ट अकाउंटिंग बद्दल माहिती घेत आहोत हे करत असताना आपण फायनान्शिअल अकाउंटिंग चा देखील वापर करतो आपण फायनान्शिअल अकाउंटिंगचा वापर कराल कारण या कॉस्ट अकाउंटिंग सिस्टिमच्या आधारावर आम्ही कॉस्टशीट आणि नंतर प्रॉफिट आणि लॉस अकाउंट तयार करीत आहोत कधीकधी बॅलन्स शीट देखील म्हणून जेव्हा आपण आपली कॉस्ट रूपांतरित करीत असाल तेव्हा प्रति युनिट कॉस्ट बदलत आहे एकूण प्रोडक्शन कॉस्ट बदलत आहे तर इनकम स्टेटमेन्टवरही परिणाम होत आहे आणि काही प्रमाणात कॅशबजेट देखील प्रभावित होत आहेत तर या दोन शाखा कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शिअल अकाउंटिंग या दोन्ही गोष्टी आपण हाताळत असलेल्या मॅनॅजमेन्ट अकाउंटिंगमध्ये एकमेकांच्या सोबतीने वापरता येईल म्हणून आम्ही ज्या कॉस्ट अकाउंटिंग बद्दल बोलतो ती अकाउंटिंग सिस्टिमचा एक भाग आहे जो मॅनॅजमेन्टच्या निर्णय घेण्याच्या आणि फायनान्शिअल रिपोर्टींगच्या उद्देशाने कॉस्ट विचारात घेतो कारण आपण खर्चाची माहिती घेतल्याशिवाय इनकम स्टेटमेंट तयार करू शकत नाही मटेरिअल कॉस्ट किती आहे लेबर कॉस्ट किती आहे इतर ओव्हरहेड कॉस्ट किती आहे जोपर्यंत आपण खर्चाचा योग्य अंदाज तयार करत नाही तोपर्यंत आपण इनकम स्टेटमेंट तयार करू शकत नाही मग आम्ही कॉस्ट अकाउंटिंग सिस्टिमबद्दल बोलू जर आपण या सिस्टिमबद्दल कॉस्ट अकाउंटिंग सिस्टिमबद्दल बोललो तर येथे काय होत आहे आपण आता वेगवेगळ्या पायर्या पार करत आहोत पहिली गोष्ट म्हणजे खर्चाची माहिती घेणे खर्चाची माहिती घेणे म्हणजे मटेरियल कॉस्ट आणि लेबर कॉस्ट अशा काही वर्गीकरणाद्वारे खर्चाची माहिती गोळा करणे प्रॉडक्शनची एकूण किंमत आणि ते महत्वाचे घटक कोणते आहेत यासाठी आम्हाला वेगवेगळे घटक ओळखणे आवश्यक आहे ते भिन्न घटक आणि उप घटक काय आहेत आणि एकूण प्रोडक्शन कॉस्ट किती होईल आणि आपल्यासाठी किती खर्च जमा करावा लागेल आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे वाटप एकदा आम्ही हे ओळखून घेतले की प्रॉडक्शनचा एकूण खर्च मोजण्यासाठी आम्हाला 3 प्रमुख गोष्टी म्हणजे मटेरियल लेबर आणि ओव्हरहेड कॉस्ट ह्यांची आवश्यकता आहे आणि आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सची निर्मिती करत आहात आम्हाला माहित आहे की खरेदी केलेली एकूण सामग्री हे किती आहे आणि A B C आणि D प्रॉडक्ट्सद्वारे किती वापरली जाते ते पुढील स्तरीय काम आहे आणि नंतर त्यास कॉस्ट ऑलोकेशन म्हटले जाते कारख्यान्यामध्ये काम करणारे एकूण लोक कारख्यान्यात काम करणारे कामगार ते सर्व 4 प्रॉडक्ट्स तयार करतात परंतु त्या कामगारांचा किती वेळ ए बी सी आणि डी उत्पादनाद्वारे वापरला जातो ज्याची योग्य ओळख पटली पाहिजे आणि ती शोधून काढावी लागेल म्हणून 1 किंवा त्याहून अधिक किंमतीच्या उद्दीष्टांपर्यंत किंमती शोधणे हे कॉस्ट ऑलोकेशन म्हणून ओळखले जाते आता सिस्टिम आपण सामान्यकॉस्ट अकाउंटिंग सिस्टिमबद्दल बोलता हे असे आहे आम्ही यासारख्या सिस्टिमचा उपयोग करतो कॉस्ट ऍकेमुलेशन ही किंमत जमा करण्याची प्रक्रिया आहे जिथे आपण विविध प्रकारच्या इनपुट्स बद्दल बोलता मटेरीअल कॉस्ट लेबर कॉस्ट आणि डायरेकट ओव्हरहेड कॉस्ट किंवा इतर खर्च असू शकतात मग त्या खर्चाच्या वस्तूंसाठी खर्चाचे वाटप आम्ही समजा A B C आणि D प्रॉडक्ट्स तयार करीत आहोत आणि तेथे आपण वेगवेगळ्या सेट्सपासून प्रारंभ करुन त्या खर्चाची विभागणी करण्यास कसे पुढे जाऊ वेगवेगळे विभाग आहेत खरेदी विभाग आहे स्टोअर विभाग आहे मॅन्युफॅक्चरिंग विभाग आहे तेथे मॅन्युफॅक्चरिंग विभागात एक संपूर्ण प्रक्रियाचे एक वेगवेगळे विभाग आहेत प्रक्रिया १ विभाग प्रक्रिया २ विभाग प्रक्रिया विभाग त्यानंतर इतर गोदामे आहेत गोदामातून बाजारात वस्तूंचे हस्तांतरण करणे म्हणजे वेगळा विभाग म्हणून आम्हाला त्या विभागातील कार्य करीत असलेले विविध विभाग शोधले पाहिजेत आणि क्रमांक 2 म्हणजे त्या विभागात कार्यरत ऍक्टिव्हिटी आम्ही करीत असलेल्या विविध ऍक्टिव्हिटी काय आहेत आणि नंतर त्या एकूण ऍक्टिव्हिटीज पैकी किती ऍक्टिव्हिटीज विविध उत्पादनांचा हिस्सा होतात प्रमाणानुसार हे आपले पुढील काम आहे आणि नंतर वेगवेगळ्या विभागांच्या कार्यानुसार आणि विविध प्रॉडक्ट्स साठी खर्चाचे वाटप करायचे असते म्हणून आम्ही येथे कच्च्या मालाची कॉस्ट लेबर कॉस्ट आणि ओव्हरहेड कॉस्टच्या दृष्टीने खर्च जमा करण्याबद्दल बोलत आहोत काही विभाग म्हणजे मशीनिंग डिपार्टमेंट फिनिशिंग डिपार्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटन्ट्स मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात मशीनिंग डिपार्टमेंटमध्ये काही ऍक्टिव्हिटीज होत असतात जसे आम्ही लोखंडी वेगवेगळ्या शीट्स कट करतो स्टीलच्या शीट्स छोट्या छोट्या भागांमध्ये कापतो त्याला छिद्रे पाडतो त्या तुकड्यांना वेगवेगळे आकार देतो आणि मग ते पुढच्या टप्प्यावर जातो तर त्या सर्व ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या विभागांत केल्या जातात फिनिशिंग विभागात आम्ही पॉलिशचे विविध प्रकार करतो विविध प्रकारची चकाकी आम्ही त्याला देतो पॉलिशिंगचे विविध प्रकार केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंग केले जाते तर भिन्न उत्पादने भिन्न डिझाइनिंग भिन्न किंमत आणि नंतर त्या सर्व विभाग आणि ऍक्टिव्हिटीजनुसार प्रॉडक्ट्सला किंमत वाटप केली जाते आणि या उत्पादनांना खर्चवाटप केले जाते उदाहरण देण्या साठी आमच्याकडे अनेक प्रॉडक्ट्स आहेत कॅबिनेट्स आहेत तेथे डेस्क आहेत तेथे विविध प्रकारची उत्पादने आहेत जी आम्ही तयार करीत आहोत मग सामान्य खर्च यंत्रणा अशा प्रकारे कार्य करते सामान्य कॉस्ट सिस्टिम या प्रकारे कार्य करते हे ऍबसॉरबशन अंतर्गत किंवा संपूर्ण कॉस्ट सिस्टिममध्ये त्याच पद्धतीने कार्य करते हे त्याच पद्धतीने ABC अंतर्गत ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग देखील कार्य करते त्यामध्ये काही फरक नाही परंतु नंतर आम्ही तयार करीत असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या फिक्स्ड कॉस्टसच्या वाटपात फरक पडतो आता पुढील गोष्ट म्हणजे किंमत एखाद्या विशिष्ट हेतूसाठी किंमतीचा त्याग किंवा काही विशिष्ट कारणासाठी संसाधन वापरणे जेव्हा आपल्याकडे संसाधन असेल संसाधन निधी असेल वित्त आम्ही ते संसाधन वापरले ते स्रोत संपले आम्हाला त्या बदल्यात काहीतरी मिळाले आणि ते मटेरियल आहे तर ते मटेरियल किंवा प्रॉडक्ट हे रोकडेच्या बदल्यात घेतले जाते आणि नंतर ते मटेरियल वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जाईल आणि तयार प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होईल तर त्या मटेरियलचे उत्पादनात रूपांतरण जेव्हा तुम्हाला तयार झालेले उत्पादन मिळेल तेव्हा तुम्ही आपल्या मटेरिअल्सचा त्याग करीत असता आणि जेव्हा तुम्हाला साहित्य मिळत असेल तेव्हा तुम्ही तुमची रोकड बळी देत आहात किंवा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी संसाधने देत असता आम्ही त्याग केलेल्या मटेरियलच्या हेतूसाठी कॅश नंतर जेव्हा आपण त्यास मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेमध्ये हस्तांतरित करता तेव्हा सामग्री तयार केलेल्या प्रॉडक्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी दिली जाते तर अशाप्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया चालू आहे आणि जेव्हा आपण संसाधनांचा त्याग करीत राहतो आणि ही एकूण संसाधने या संसाधनांचे उत्पादन वाढवितो तेव्हा त्याची किंमत येते खर्च वारंवार आर्थिक युनिट्सद्वारे मोजले जातात जे वस्तू आणि सेवांसाठी देय असणे आवश्यक आहे जेव्हा आपल्याला वस्तूंची निर्मिती करायची असेल तेव्हा आपल्याला विविध प्रकारच्या सेवा तयार करायच्या आहेत आपल्याला वारंवार खर्च करावा लागतो ही एक नियमित ऍक्टिव्हिटी आहे हा सतत ऍक्टिव्हिटीजचा स्रोत आहे नियमित आणि नंतर उत्पादनांची निर्मिती नियमित क्रिया म्हणून रहाते आणि आम्ही ती नियमित सामान्य प्रक्रिया म्हणून करत राहिलो मग आपण खर्च उद्दीष्ट्याबद्दल बोलत असतो खर्चाचे उद्दीष्ट काय आहे आम्ही खर्चाची गणना का करू ती किंमत शोधून काढण्याची गरज का आहे हे असे काही आहे ज्यासाठी किंमतीचे स्वतंत्र मोजमाप करावे लागते आपण 4 भिन्न प्रॉडक्ट्स तयार करीत आहात आम्ही या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या संसाधनांचा त्याग करीत आहोत तर आता आम्हाला या 4 प्रॉडक्टसाठी किंमतीचे स्वतंत्र मापन करावे लागेल या 4 उत्पादनांसाठी आम्हाला वेगळी किंमत मोजावी लागेल त्यासाठी आम्हाला स्वतंत्र किंमत मोजावी लागेल कारण 4 भिन्न उत्पादनांसाठी संसाधने वापरणे संसाधनांचा त्याग करणे वेगवेगळे आहे डायरेक्ट कॉस्ट किती आहे आता जेव्हा आम्ही कॉस्ट बद्दल बोलतो तेव्हा मूलत आम्हाला आपण मुळात उत्पादनाची एकूण किंमत शोधणे आणि जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात किंमतीबद्दल बोलणे आवश्यक असते आम्ही किंमतीचे दोन भाग करतो 1 भाग डायरेक्ट कॉस्ट आणि दुसरा भाग इन्डायरेक्ट कॉस्ट आहे डायरेक्ट कॉस्टला व्हेरिएबल कॉस्ट म्हणू शकतो आणि इन्डायरेक्ट कॉस्ट म्हणजे फिक्स्ड कॉस्ट म्हणू शकतो तर डायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय डायरेक्ट कॉस्टची व्याख्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मार्गाने दिलेल्या खर्चाच्या उद्देशाने विशेष आणि विशिष्टपणे केली जाऊ शकते डायरेक्ट कॉस्ट ही विशिष्टरित्या आणि विशेषत आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मार्गाने दिलेल्या खर्चाच्या उद्देशाने ओळखली जाऊ शकते तर याचा थेट अर्थ असा कि एखाद्या विशिष्ट हेतूसाठी आपण काही संसाधनांचा उपयोग करू शकतो आपल्याला समजा फास तयार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रथम लाकूड लाकडी सामग्री खरेदी करावी लागेल तुम्हाला कटिंग टूल्स खरेदी करावी लागतील तुम्हाला त्यासाठी काही पॉलिश व इतर प्रकारच्या वस्तू खरेदी कराव्या लागतील जेणेकरुन तुम्ही त्या पैशाची उपयोग करत आहात तर त्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्सचा बळी देत आहात याचा अर्थ असा आहे की शेवटी आम्ही सहजपणे शोधू शकू आपल्याला हा एक पासा तयार करायचा असेल तर आपल्याला त्या सामग्रीची आवश्यकता आहे जर आपल्याला या फासेची 10 युनिट्स तयार करायची असतील तर आपल्याला तितके मटेरियल लागेल आपल्याला तितके लेबर लागतील आणि आपल्याला तितके ओव्हरहेडस लागतील तर याचा अर्थ असा की आपण डायरेक्ट कॉस्ट नक्कीच शोधू शकतो जे एका विशिष्ट प्रॉडक्टच्या प्रमाणात आहे आणि त्या किंमतीला डायरेक्ट कॉस्ट म्हणतात तर दुसर्या किंमतीला इन्डायरेक्ट कॉस्ट असे म्हणतात इन्डायरेक्ट कॉस्ट म्हणजे अप्रत्यक्ष किंमतीचे दुसरे नाव फक्त मी तुम्हाला सांगितले की ती फिक्स्ड कॉस्ट आहे हे डायरेक्ट नाही आपल्याकडे उदाहरणार्थ वॉटर प्लांट आहे आपण संपूर्ण युनिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार केले आहे आणि आपल्याला त्याच विक्री करायची असेल समजा असे म्हटले आहे की दहा लाख रुपये आम्ही विकले आणि एक कारखाना तयार केला इथे 10 लाख रुपये खर्च करून एक कारखाना तयार होतो आहे त्याचा उपयोग 1000 युनिट्स तयार करण्यासाठी होऊ शकतो किंवा 100000 युनिट्स तयार करण्यासाठी होऊ शकतो जर कारखान्याची क्षमता असेल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही ती किंमत प्रोडक्शन कॉस्टशी युनिटच्या संख्येशी थेट संबंधित नाही ती किंमत 10 लाख रुपये आहे आणि कारखान्याचे आयुष्य 10 वर्षे आहे म्हणजे याचा अर्थ दरवर्षी फिक्स्ड कॉस्ट 1 लाख रुपये असते जर तुम्हाला ती एक लाख रुपयांची किंमत वसूल करायची असेल तर आपण 10000 युनिट्स तयार करण्यास सक्षम असावे लागेल आपण 1000 युनिट्स तयार करण्यास सक्षम असल्यास प्रति युनिट किंमत खाली येईल प्रति युनिट खर्च त्यानुसार कमी जास्त होईल म्हणून कोणत्याही कारखान्यात कोणत्याही युनिटमध्ये कोणत्याही प्रोडक्शनच्या प्रमाणात कोणत्याही कारखान्यात ज्या उत्पादनाचे उत्पादन करतो त्या प्रमाणात इन्डायरेक्ट कॉस्टवर परिणाम होत नाही ती किंमत जी उत्पादनाच्या किंमतीवर थेट परिणाम करत नाही तिला इंडायरेक्ट कॉस्ट म्हणून ओळखली जाते आणि मुख्यत्वे ती फिक्स्ड कॉस्ट असते जसे कि इमारती इमारतींचे अवमूल्यन वीजबिल ऑफिसर मधील वीज आणि पाण्याचे शुल्क तर कधी कधी इमारतीचे भाडे देखील मग अजून उदाहरणांमध्ये फर्निचरचे मूल्य घसरणे निश्चित मालमत्तेचे अवमूल्यन होणे कर्मचार्यांचे पगार इमारतीचे भाडे या सर्व प्रकारचे खर्चे हे फिक्स्ड कॉस्ट आहेत आता आम्ही इमारत भाड्याने घेतली आहे तिथे १००० लोक बसू शकतात आणि फक्त 100 बसले आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की 100 लोकांच्या अनुसार आपले भाडे खाली येईल हे 1000 लोकांनुसारच असेल आणि हे प्रमाणित प्रमाणात वितरित केले जाईल असे नाही हे एकूण युनिट्समध्ये एकूण कर्मचार्यांमध्ये ते 1000 असतील किंवा 10000 किंवा 100 असतील किंवा 1000 मध्ये वितरित करावे लागेल नंतर प्रत्येक युनिटची किंमत बदलेल परंतु त्या विशिष्ट मालमत्तेच्या वापरानुसार तसे होणार नाही डायरेक्ट कॉस्टच्या बाबतीत जे घडते ते इन्डायरेक्ट कॉस्टच्या बाबतीत घडत नाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किंमतीत हा फरक आहे मॅनेजर्स जेव्हा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य किंवा इकॉनॉमिकली कार्यक्षम असतात तेव्हा खर्च अप्रत्यक्ष करण्याऐवजी थेट म्हणून वर्गीकृत करण्यास प्राधान्य देतात कारण हे सोपे काम आहे जर आपण सहजपणे शोधू शकाल की एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टच्या किंमतीच्या एका विशिष्ट घटकाला किती श्रेय दिले जाऊ शकते तसे झाले तर ते खूप चांगले आहे अगदी व्यवहार्य आहे ते फारच मनोरंजक आहे प्रोडक्शनच्या एकूण किंमतीची गणना करण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे इतर घटक देखील डायरेक्ट कॉस्टचा भाग आहेत कि इन्डायरेक्ट कॉस्टचा भाग आहे कि विशिष्ट किंमतीची वस्तू आहे यावर प्रभाव पाडते आपल्याला काय करायचे आहे आपण कोणत्या कॉस्टबद्दल बोलत आहात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून जेव्हा आपण एखाद्या स्त्रोताबद्दल बोलत असता कार्यालयातील वीज ही इन्डायरेक्ट कॉस्ट असते कारखान्यात वीज ही डायरेक्ट कॉस्ट असते कारखान्यामधील वीज ही डायरेक्ट कॉस्ट असते ऑफिसमधील वीज ही एक इन्डायरेक्ट कॉस्ट असते कारण ऑफिसमध्ये वीज चालू असेल तेव्हा त्या सभागृहात किंवा कार्यालयात ऊर्जा उपलब्ध असते मोठ्या हॉल मध्ये फक्त 10 लोक बसले आहेत किंवा 100 लोक बसले आहेत काही फरक पडणार नाही परंतु कारखान्यात जेव्हा आपण एनर्जी वापरत आहात जर आपण 100 युनिट्स तयार करत असाल किंवा आपण 1000 युनिट्स तयार करत असताना आपण भिन्न प्रमाणात एनर्जी वापरत आहात मग हा फरक समोर येतो की परिस्थिती बदलते तर याचा अर्थ डायरेक्ट कॉस्ट आणि इन्डायरेक्ट कॉस्ट हे दोन्ही प्रकरणांमध्ये भिन्न असू शकते ती त्या त्या तपशिलावर अवलंबून असते इलेक्ट्रिसिटी कॉस्ट हि कारखान्यात डायरेक्ट कॉस्ट असू शकते आणि तीच ऑफिस मध्ये इन्डायरेक्ट कॉस्ट असू शकते आपल्याला तो फरक ओळखता आला पाहिजे आता मॅनुफॅक्चरिंग कॉस्टची श्रेणी तर मॅनुफॅक्चरिंग कॉस्टची विविध श्रेणी काय आहेत कोणत्याही संस्थेद्वारे वापरलेले कोणतेही कच्चे माल मजूर किंवा अन्य इनपुट सिद्धांततः खर्चाच्या उद्दीष्टानुसार डायरेक्ट किंवा इन्डायरेक्टत कॉस्ट म्हणून ओळखले जाऊ शकतात म्हणून आपण म्हणू शकता उदाहरणार्थ साहित्य मटेरियल कॉस्ट ही डायरेक्ट कॉस्ट आहे कारण प्रोडक्शनच्या परिमाणानुसार ते सहज ओळखता येते आणि लेबर कॉस्ट देखील सहज ओळखता येतात कारण कारखान्यात लोक कामगार म्हणून काम करतात जे लोक कार्यालयात काम करतात ते कर्मचारी म्हणून संबोधले जातात म्हणून दोन्ही तात्पुरते आणि फिक्स्ड असतात कार्यालयात काम करणारे लोक फिक्स्ड एम्प्लॉयी किंवा कायमस्वरूपी कर्मचारी असतात प्लांटमध्ये काम करणे तात्पुरते कंत्राटी कर्मचारी असू शकतात जेणेकरून उद्दीष्ट वेगळे असेल जेव्हा आपण दुसर्या इनपुटबद्दल बोलता जे आपण कारखान्यात वापरत असलेली शक्ती असते आपण ऑफिसमध्ये वापरत असलेली शक्ती त्या 2 भिन्न गोष्टी आहेत एक डायरेक्ट कॉस्ट आणि एक इन्डायरेक्ट कॉस्ट म्हणून किंमत ओळखणे आणि परिभाषित करणे आणि आपण काय करण्याची योजना आखत आहात यावर अवलंबून आहे आता उत्पादन खर्चाची श्रेणी उत्पादन खर्चाच्या श्रेण्या मुख्यत्वे 4 असतात म्हणून जेव्हा आपण येथे किंमतीबद्दल बोलता प्रथम 3 खर्च 1 2 3 हे इंडिरेक्ट कॉस्ट आहे कॉस्टशीटमध्ये ते प्राईम कॉस्ट डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर डायरेक्ट ओव्हरहेड मिळून प्राईम कॉस्ट बनते जेव्हा आपण प्राईम कॉस्टमध्ये ओव्हरहेडस घालतो जे की व्हेरिएबल असू शकतात किंवा फिक्स्ड कॉस्ट असू शकतात आणि जेव्हा आपण त्यात ऑफिस ओव्हरहेडस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडस घालतो जे की व्हेरिएबल असू शकतात किंवा फिक्स्ड कॉस्ट असू शकतात नंतर आपण त्यात कॉस्ट ओव्हरहेडस सेल्लिंग ओव्हरहेडस डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेडस घालतो जे की व्हेरिएबल असू शकतात किंवा फिक्स्ड कॉस्ट असू शकतात तर व्हेरिएबलचा भाग डायरेक्ट कॉस्ट होईल आणि फिक्स्ड भाग इन्डायरेक्ट कॉस्ट होईल म्हणून आपण असे म्हणू शकता की डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट ओव्हरहेड्स ही डायरेक्ट कॉस्ट असते आणि इतर खर्चाचा बदलणारा भाग ज्याला 4 डायरेक्ट कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट यांची बेरीज म्हणून ओळखले जाते ज्याचा प्रोडक्शनच्या मात्रेवर काही परिणाम होत नाही एकदा ती किंमत खर्च झाल्यावर आपण ती 10 युनिट्ससाठी वापरता तुम्ही ती 20 युनिट्ससाठी वापरा किंवा 2 लाख युनिट्ससाठी वापरा ती किंमत ही बुडलेली किंमत आहे आपण याचा वापर केल्यास प्रति युनिट किंमतीची जास्तीत जास्त उत्पादनाची किंमत खाली येईल परंतु उत्पादन कमी झाल्यास फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त होईल आणि त्यानुसार त्याचा परिणाम आपल्या प्रॉडक्टवर आणि प्रॉडक्ट कॉस्टवर होईल आपल्या प्रॉडक्टच्या उत्पादनासाठी ड्रायरेक्ट कॉस्ट ही सहज ओळखता येते आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी डायरेक्ट लेबर कॉस्ट ही ओळखता येते त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचा पगार हे विशेषतः आणि व्यवहार्य मार्गाने शोधल्या जाऊ शकतो तर इन्डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेशी संबंधित सर्व खर्च समाविष्ट असतात ज्या उत्पादित वस्तूंना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मार्गाने शोधल्या जाऊ शकत नाहीत हे शक्य नाही कार्यालयात 100 कर्मचारी काम करत आहेत आम्ही 4 उत्पादने तयार करीत आहोत आणि त्या उत्पादनांची 100000 युनिट्स एका महिन्यात तयार करीत आहेत तर आपण त्या 4 उत्पादनांचे 1 लाख युनिट्स व्यवस्थापित करण्यासाठी 100 कर्मचार्यांच्या सेवा कोणत्या प्रमाणात वापरत आहोत हे शोधणे फार सोपे नाही तर लेबर कॉस्ट शोधणे हे फार सोपे नाही लेबर शोधून काढले जाऊ शकतात की जेव्हा आम्ही निळ्या पेनच्या 1000 युनिट्सची निर्मिती केली तेव्हा लेबर कॉस्ट किती होती हे शोधले जाऊ शकते परंतु लोक कार्यालयात काम करतात तेव्हा निळ्या किंवा लाल पेनचा कारभार सांभाळण्यासाठी किती वेळ दिला किंवा जांभळ्या पेनसाठी किती वेळ दिला हे सांगणे आवघड आहे तर जो स्त्रोत थेट शोधण्यायोग्य नसतो आणि त्याची किंमत थेट रित्या काढता येत नाही अशा कॉस्ट ला इंदायरूक्ट कॉस्ट असे म्हटले जाते येथे एक समस्या उभी राहते जी सोडवण्या साठी आपल्याला एबीसी किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम उपयोगी पडू शकते आणि जी ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमची मर्यादा दूर करते आणि योग्य पद्धतीने किंमत वाटप करण्यास आम्हाला मदत करते तर मग आम्ही चर्चा करतो की प्रॉडक्ट कॉस्ट ही पुनर्विक्रीसाठी तयार केलेल्या किंवा खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत आहे सुरुवातीच्या काळात प्रॉडक्टची कॉस्ट वस्तूंचा भाग म्हणून ओळखली जाते आणि तो खर्च इन्व्हेंटोरी मधील वस्तू विक्री केल्या नंतरचा खर्च म्हणून असेल आणि पिरिअड कॉस्ट ही समजण्यासाठी योग्य पद्धत आहे एक असते प्रॉडक्ट कॉस्ट आणि दुसरी असते पिरेड कॉस्ट डायरेक्ट कॉस्ट ही प्रॉडक्ट कॉस्ट असते व्हेरिएबल कॉस्ट ही प्रॉडक्ट कॉस्ट असते जी उत्पादनास थेट शोधता येते आणि फिक्स्ड कॉस्ट इंडिरेक्ट कॉस्ट ही पिरियड कॉस्ट असते आपल्या एका महिन्यासाठी इमारतीचे भाडे निश्चित केले आहे ही एक कालावधी किंमत आहे आता त्या इमारतीचा वापर 1 लाख युनिट्स किंवा 1000 युनिट्सच्या उत्पादनासाठी करा जे तुमच्यावर अवलंबून आहेत ही पिरियड कॉस्ट आहे आम्हाला कालवधी प्रमाणे पैसे द्यावे लागतील उदाहरणार्थ आम्ही एक कारखाना विकत घेतला आणि त्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले आणि त्या कारखान्याचे आयुष्य 10 वर्षे आहे याचा अर्थ आता पुढील 10 वर्षांच्या कालावधीसाठी खर्च केला जाईल जर आपण दहा टक्क्यांच्या दराने अवमूल्यन घेतले तर याचा अर्थ 1 लाख रुपये फिक्स्ड कॉस्ट आहे आणि दर वर्षी आपल्याला सर्व उत्पादनांच्या वापरासाठी आणि त्यांच्या प्रमाणानुसार एकूण उत्पादन खर्च वाढवावे लागेल तर याचा अर्थ असा की किंमत ही एक पिरियड कॉस्ट किंवा प्रॉडक्ट कॉस्ट किंमत आहे याचा अर्थ मर्चेंडायझिंग अकाउंटिंग विमा अवमूल्यन आणि पगार हे पिरियड कॉस्ट मानले जातात आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंगमध्ये यापैकी बर्याच वस्तू उत्पादन ऍक्टिव्हिटीजशी संबंधित असतात आणि म्हणूनच इंडिरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग ही प्रॉडक्ट कॉस्ट असते तर दोन्ही मर्चेंडायझिंग म्हणजे ट्रेडिंग संस्था जी तयार वस्तू खरेदी करते आणि बाजारात विकते त्या नंतर विमा किंमत अवमूल्यन किंमत आणि पगार हेना डायरेक्ट कॉस्टचा दृष्टीने बघितले जाते मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये असे आहे की तेथे विम्याचेही मूल्य कमी होते आणि तेथे कारखान्याची उभारणी यंत्रसामग्री आणि कर्मचार्यांना पगाराची तरतूद केली जाते परंतु विमा वेगळा असू शकतो कारण जेव्हा आम्ही तयार वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तू चालू असताना मार्ग वाहतुकीवर आपल्याला त्याचा विमा घ्यावा लागतो आणि कच्च्या मालाच्या बाबतीत कदाचित सावधगिरीची आवश्यकता नसते तर किंमत थोडी वेगळी असू शकते परंतु ती पिरियड कॉस्ट आहे मग आपण कालावधी खर्च व विक्री आणि मॅन्युफॅक्चरिंगबद्दल बोलता मर्चेंडायझिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंग विक्री आणि सामान्य प्रशासकीय किंमत या दोन्हीसाठी कालावधी खर्च असतो म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंमतीच्या खालच्या भागावर खाली येतो शीर्ष म्हणजे प्राइम कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट आणि तर प्रशासकीय खर्च प्रशासकीय खर्चास मोठ्या प्रमाणावर निश्चित किंमत किंवा कालावधी खर्च म्हणतात आपण इमारतीचे भाडे कर्मचार्यांचे पगार आपल्या वेगवेगळ्या कार्यालयीन उपकरणांचे अवमूल्यन इमारत ही कंपनीच्या मालकीची असेल तर त्याचे घसारा म्हणू शकता म्हणून या सर्व कालावधीची किंमत आहे की आपण या मालमत्तांचा वापर करता किंवा करत नाही आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल आता आपण फायनशील स्टेटमेंटस बद्दल बोलू मी तुम्हाला 2 भिन्न आर्थिक स्टेटमेन्ट दर्शवितो एक विधान मर्चंडायसिंग संघटनेचे आहे आणि दुसरे विधान मॅनुफॅक्चरिंग संघटनेचे आहे आपल्याला हे माहित आहे फायनांनशीअल स्टेटमेंटबद्दल तुम्हाला माहिती असेलच किंवा त्या बद्दल तुम्ही आधी कुठे तरी वाचले असणार तर याचा अर्थ आपण पाहता आता मी तुम्हाला फायनांनशीअल स्टेटमेंट किंवा कॉस्ट अकाउंटिंगच्या उपयोगाबद्दल बोलू शकतो येथे दोन्ही विषय आवश्यक आहेत दोन्ही तंत्र दोन्ही अकाउंटिंगच्या शाखांचा उपयोग येथे आवश्यक आहेत कारण जेव्हा आपण मार्केट मधून इन्व्हेंटरीचा माल विक्री करायला जात आहोत त्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असे म्हणतो ते मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग संस्था नसतात परंतु त्यांना उत्पन्नाचे स्टेटमेंट देखील तयार करावे लागतात आणि उत्पन्नाचे विवरण कसे असते ते येथे ठेवतात वस्तूंचे उत्पादन किंवा वस्तू विकल्या जात नाहीत कारण ते काहीही तयार करीत नाहीत ते बाजारपेठेत रेडिमेड उत्पादन विकत घेत आहेत ह्यालाच मर्चंटायझिंग असे म्हणतात तर येथे मर्चेंडायझिंग आहे आम्ही रेडिमेड मटेरियल विकत घेतले आहे आणि मग ती रेडिमेड मटेरियल पुढील स्तरावर जाईल जी वस्तूंच्या विक्रीची किंमत बनते विकल्या जाणार्या प्रॉडक्ट्सची किंमत ती उत्पादन किंमत नाही विकल्या जाणाऱ्या वस्तूंची ही किंमत आहे पुरवठादाराकडून थेट संपादन खर्च तर याचा अर्थ असा की एकदा आपल्याकडे विक्रीची सामग्री आमच्याकडे असेल तर ते आपल्यासाठी इनपुट बनते आता आपण व्हर्टिकल इनकम स्टेटमेंट कडे वळूया इनकम स्टेटमेंटमध्ये सर्वात वरच्या बाजूला आपण विक्री करायच्या वस्तू आहेत मग त्यातून विक्री केलेल्या वस्तूंची किंमत वजा केली जाते म्हणजे तयार केलेल्या नाही अधिग्रहित केलेल्या आणि विक्री केलेल्या तर इथे ती ग्रॉस मार्जिन बनते जी एकूण नफ्याच्या बरोबर असते तर एकूण नफा म्हणजे एकूण मार्जिनच्या बरोबरीचा अर्थ म्हणजे विक्री केलेल्या वस्तूंची विक्री वजा किंमत म्हणजे एकूण मार्जिन किंवा निव्वळ नफा आणि जेव्हा आपण कालावधी खर्च वजा करता तेव्हा विक्री आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि अखेरीस तो ऑपरेटिंग इनकम बनतो आणि यामधून जेव्हा आपण इतर नॉन ऑपरेटिंग उत्पन्न देखील जोडतो तेव्हा ते संपूर्ण उत्पन्न वजा करण्ये शक्य होईल जेणेकरून करानंतर निव्वळ ऑपरेटिंग नफा होईल तर याचा अर्थ असा आहे की हे विधान तयार करणे आपल्याला फायनान्शिअल अकाउंटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि या भागात अधिग्रहित करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी तयार केलेल्या वस्तूंच्या किंमतीची गणना करण्यासाठी आपल्याला खर्च लेखा आवश्यक आहे आता उत्पादन संस्थांमधील हे उत्पन्न विवरणपत्र पाहू तर या प्रकरणात आमच्याकडे मॅनुफॅक्टरिंग ऑरगनायझेशन इनकम स्टेटमेंट आहे पूर्वी या प्रकरणात आपण पहिले होते ते म्हणजे वस्तूंच्या विक्रीची यादी आपण आता स्वतः उत्पादन तयार करणार आहोत आणि जेव्हा आपण स्वतः उत्पादनांची निर्मिती करणार आहोत तेव्हा आमच्याकडे ही 3 किंमत आहे आमच्याकडे डायरेक्ट मटेरियल कॉस्टची यादी आहे मग ती मॅनुफॅक्टरिंग प्रोसेस मधून वर्कींग प्रोसेस मध्ये काम करते मग तो तयार झालेला माल बनतो आणि मग जेव्हा आपण तयार वस्तू उत्पादनाच्या ठिकाणाहून विक्रीच्या ठिकाणी नेतो तेव्हा मग ते COGS बनते मग वस्तूंचे त्याच विक्री वजा एकूण मार्जिन वजा व प्रशासकीय ओव्हरहेड्स समान होते ऑपरेटिंग उत्पन्न होते आणि यामध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम जोडल्यास एकूण उत्पन्न वजा करायचा कर नंतर निव्वळ ऑपरेटिंग नफा असतो तर याचा अर्थ असा की ही बाजू वेगळी आहे स्टेटमेंटची डावी बाजू ही वेगळी आहे एका स्टेटमेंटमध्ये आपण प्रॉडक्टची निर्मिती करतो आणि दुसर्या स्टेटमेंटद्वारे आपण बाजारातून प्रॉडक्ट विकत घेत आहोत पण शेवटी आपल्याला त्यास इनकम स्टेटमेंटमध्ये समाविष्ट करावे लागेल जेणेकरून मॅनुफॅक्टरिंग ऑरगनायझेशनच्या बाबतीत अधिक तपशीलवार इनकम स्टेटमेंट तयार होईल परंतु मर्चेंडायझिंग संस्थेच्या तपशिलाच्या बाबतीत पाहिले तर बरेचसे तपशील तेथे नसतात कारण आम्ही केवळ तयार झालेली वस्तू विकत घेत आहोत म्हणून विक्री केलेल्या मालापैकी एकच शीर्षक असतो अनेक नसतात कारण आम्ही वस्तूंच्या अधिग्रहणासाठी आणि बाजारात विकण्यासाठी आधीच पैसे भरले आहेत आणि त्यातून सर्व खर्च वजा करून आणि सर्व नॉन ऑपरेटिंग इनकम जोडल्यानंतर ती टोटल ऑपरेटिंग कॉस्ट होईल आणि सर्व नफा समायोजित केल्यानंतर तो करानंतर नेट ऑपरेटिंग प्रॉफिट होईल तर आता आपल्याकडे आवश्यक असलेल्या दोन्ही शाखांचे ज्ञान आहे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचे ज्ञान देखील आवश्यक आहे आपल्याला फायनान्शिअल अकाउंटिंगचे ज्ञान देखील आवश्यक आहे आणि नंतर या 2 शाखांचा वापर समक्रमित करणे आणि खर्च किंमत विक्री नफा आणि तोटा वितरणासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी आपण सक्षम असतो त्याला आपण मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग म्हणू तर मी आता इथे थांबेल आणि ही फक्त सुरुवात आहे पुढे ABC म्हणजे काय हे आता आपण जाणून घेणार आहोत ABC ला पायाभूत धरून शिकलो एबीसीबद्दल अधिक खोलात पुढील वर्गात जाणार आहोत आतापर्येंत आपण फक्त प्राथमिक माहिती घेतली त्या नंतर पुढील वर्गात आपण टोटल कॉस्टिंग सिस्टिम काढून ABC बद्दल जाणून घेणार आहोत हे स्टेटमेंट टोटल किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमवर आधारित आहेत परंतु ते आपल्याला ABC च्या संदर्भात घ्यायचे आहेत यावर त्या पुढील चर्चा ABC ABC वर वैचारिक चर्चा मी तुमच्याबरोबर पुढील वर्गात करीन खूप खूप धन्यवाद